सर्वांना नमस्कार आपण मेमरीवर चर्चा करीत आहोत शेवटच्या वर्गात आपण स्टॅटिक रॅम वर चर्चा केली आजच्या वर्गात आपण डायनॅमिक रॅम बघूया आणि त्यानंतर एकाधिक मेमरी ब्लॉक्सचा वापर करून मेमरी विस्तार कसा शक्य आहे याबद्दल आपण चर्चा करू तर आपण डीरॅम पासून सुरू करूया डायनॅमिक रॅम च्या च्या मूलभूत गोष्टी पासून डीरॅम मेमरी युनिटमध्ये असणाऱ्या मेमरी सेलची संख्या जास्त असल्यामुळे पॅकिंगची घनता जास्त आहे म्हणून पिन स्टोर करण्यासाठी अॅड्रेस लाइनची संख्या जास्त असेल आणि मल्टिप्लेस्ड ऍड्रेस चा वापर करून त्याची संख्या कशी कमी करता येईल ते सुद्धा आपण पाहणार आहोत नंतर आपण 4 ट्रान्झिस्टर 3 ट्रान्झिस्टर आणि 1 ट्रान्झिस्टर द्वारा मेमरी सेल पाहू आणि शेवटी ऍड्रेस आणि डेटा श्रेणी विस्तार कसा करता येईल ते पाहू तर डायनॅमिक रॅम बेस्ड मेमरी सेलच्या डिझाईनमध्ये आपण काय वापरतो तर मॉस्फेट कारण आपल्या सर्वांना माहित कि मॉस्फेट कडे असलेले अनंत इनपुट बाधा आहे कारण फील्ड इफेक्ट डिव्हाइस हे बीजेटीसारखे करंट नियंत्रित उपकरण नाही तर गेटवरील लिकेज करंट खूपच लहान असल्यामुळे मॉस्फेटच्या गेटवर असलेल्या पॅरासिटिक कॅपेसिटन्सचा वापर थोड्या काळासाठी चार्ज संग्रहित करण्यासाठी केला जाऊ शकतो नक्कीच तेथे लहान लिकेज करंट असेल परंतु थोड्या काळासाठी ते संग्रहित केले जाऊ शकते आणि त्याचा उपयोग बायनरी माहिती स्टोर करण्यासाठी केला जाऊ शकतो तर कॅपेसिटन्स हे मेमरी सेल म्हणून कार्य करते आणि ज्यामुळे आपल्याला एक साधे सर्किट आणि उच्च पॅकिंग घनता मिळते सोबतच आवश्यक भागांची संख्या कमी होते आणि प्रति युनिट मेमरी सेलची किंमत देखील खूपच कमी तर या दृष्टिकोनाची ही ताकद आहे अर्थात कोणत्याही डिझाइनमध्ये नेहमीच एक ट्रेडऑफ असल्याचे आपण पाहतो आपण जे नुकतेच जे लिकेज कॅपेसिटन्स नोंद केले तेच याचे ट्रेडऑफ आहे ते तुलनेने लहान असू शकते परंतु तरीही ते लिकेज असेलच म्हणून त्याला अधूनमधून रीफ्रेश करणे आवश्यक आहे अन्यथा डेटा 1 किंवा 0 असेल तेव्हा डेटाची तीव्रता योग्यरित्या समजली जाऊ शकत नाही कारण पातळी समान असू शकते तर ही एक विशिष्ट गोष्ट आहे ज्याला आपण सेल्स ची रीफ्रेशिंग म्हणतो तर अधूनमधून मिलिसेकंदच्या क्रमवारीत मेमरी रीफ्रेश करणे आवश्यक आहे जरी मेमरी रीड किंवा राइट ऑपरेशन चालू नसते तरी सुद्धा रिफ्रेशिंग आवश्यक जेणेकरून मागील जे काही मूल्य आहे संग्रहित राहील डीरॅम ही एक विशिष्ट वैशिष्ट्ये आहेत जी एसआरएएममध्ये नव्हती ज्यासाठी तिथे असलेल्या मेमरी सायकल्स मेमरी रीड आणि राइट ऑपरेशन वेळेचे चक्र थोडे वेगळे होतेआणि ते एसरॅम तुलनेत अधिक क्लिष्ट आहे आता जसे की मी सांगत होतो की त्यास एका विशिष्ट ब्लॉकमध्ये मेमरी सेल्स आहेत आणि सर्किटच्या साध्या गुणधर्मामुळे इथे मोठ्या प्रमाणात मेमरी युनिट्सचे पॅक असू शकतात तर तुम्ही एखाद्या विशिष्ट मेमरी सेलसाठी असे बघू शकता अॅड्रेस पिनची संख्या बरीच मोठी असते कारण ते मेमरी सेलच्या संख्येवर अवलंबून आहे पिनची संख्या सेलच्या संख्येच्या लॉग चा बेस 2 असतो म्हणजे तितके अॅड्रेस आवश्यक असतात त्याला अॅड्रेस बिट्स किंवा अॅड्रेस लाईन्स सुद्धा म्हणतात म्हणून जेव्हा ते जास्त असतात तेव्हा मेमरीमध्ये प्रवेश करण्यासाठी आवश्यक असलेल्या पिनची संख्या देखील मोठी होते आता या अतिरिक्त पिन लागतात त्यासाठी जास्त खर्च होतो तरत्यासाठी आपण अशा काही उपकरणांमध्ये अॅड्रेस लाइनचे मल्टिप्लेक्सिंग ही संकल्पना वापरू शकतो आहे तर येथे आपण असे एक उदाहरण पाहू शकता जिथे आपण 16 के क्रॉस 1 अशा प्रकारचा मेमरी ब्लॉक संबोधण्याचा प्रयत्न करीत आहोत तर हा या प्रकारचा मेमरी ब्लॉक आहे तर 16 के म्हणजे आपल्याला 14 अॅड्रेस पिन 14 अॅड्रेस लाईन 14 बिट अॅड्रेस आवश्यक आहेत तर या व्यवस्थेत आपण काय पाहू शकता की ए 0 ते ए 6 आणि ए 7 ते ए 13 आणि येथे एक स्ट्रोक आहे हे दोन्ही समान 7 पिनच्या संचाद्वारे दिले जातात आपल्याकडे स्वतंत्र 14 अॅड्रेस पिन नाहीत आपल्याकडे फक्त 7 अॅड्रेस पिनचा एक साराख सेट आहे ज्याद्वारे ए 0 ते ए 6 आणि ए 7 ते ए 13 हे दोन्ही पाठवले जातात तर जेव्हा आपण ए 0 ते ए 6 पाठवितो तेव्हा आपण त्यास रो अॅड्रेस मानला तर हा विशिष्ट रो अॅड्रेस या विशिष्ट स्ट्रॉब ला निवडतो आणि तो या विशिष्ट रजिस्टरमध्ये लॅच केला जाईल आणि मग जेव्हा आपण ए7 ते ए 13 वर पाठवित आहात तेव्हा ते नक्कीच वेगळ्या वेळेस येईल तर हा कॉलम अॅड्रेस या विशिष्ट इनपुट ला या कॉलम अॅड्रेस लॅच निवडेल जे स्ट्रोब होईल आणि ती माहिती संग्रहित करेल तर हे रो एड्रेस डिकोडरवर जाईल आणि हे कॉलम अॅड्रेस डिकोडरवर जाईल यापूर्वीच आपण मेमरी बेस्ड अॅड्रेसिंग स्कीम मॅट्रिक्स बेस्ड अॅड्रेसिंग स्कीम नोंदवून ठेवल्या आहेत तर हा रो अॅड्रेस आहे जो इथून येईल आणि हा कॉलम अॅड्रेस आहे जो इथून येईल आणि क्रॉस पॉईंटवर मेमरी सेल आहे तर आता असे केल्यामुळे आपण अशा 7 पिन जतन करू शकतो परंतु अॅड्रेस बिट्स वेगवेगळ्या वेळी उपलब्ध करुन देण्यात आले आहेत तर हा त्याचा मल्टीप्लेक्सिंग पैलू आहे तर जेव्हा जास्त पॅकिंग घनतेमुळे अशा पिनची आवश्यकता वाढते तेव्हा आपण अशा प्रकारच्या अॅड्रेसिंग चा विचार करू शकतो ज्याला मल्टीप्लेस्ड अॅड्रेसिंग देखील म्हटले जाते आता आपण एक डीरॅम मेमरी सेल बघत आहे जो 4 ट्रान्झिस्टर बेस्ड आहे आपण मागील वर्गात 6 ट्रान्झिस्टर बेस मॉस वर आधारित एसरॅम सेलच्या बाबतीत जे पाहिले होते हे त्यासारखेच काहीसे आहे तर या मध्ये काही फरक आहे तेही आपणही बघू तर सर्वप्रथम जे तुम्ही येथे बघत आहेत तो मेमरीचा सेल आहे आणि मॉस चा वापर करून केलेल्या एसरॅम मेमरीमध्ये आपल्याकडे एनमॉस लोड व्हीडीडीला जोडलेला आहे तर हे नेहमीच कनेक्ट केलेले असेल आणि हे उलट ट्रान्झिस्टर इन्व्हर्टर म्हणून काम करत आहेत आणि मेमरी सेल मुळात या 6 ट्रांजिस्टरला एकत्रित करून बनविला आहे या प्रकरणात हे लोड ट्रान्झिस्टर्स या क्रॉस कपल्ड इनव्हर्टर ला एका विशिष्ट स्टेट मध्ये ठेवत नाही त्याऐवजी या विशिष्ट प्रकरणात असे कॅपेसिटीन्स वापरले जातात जे तिथला चार्ज थोडा वेळ स्टोर करू शकतात आणि आपल्याला माहीतच आहे की मेमरी वाचली किंवा लिहिलेली जात नसतानाही त्यास रीफ्रेश करणे आवश्यक आहे ज्यासाठी वेगळ्या रीफ्रेश लाईन संबंधित आहेत ते कसे कार्य करते ते पाहू तर सर्वप्रथम हे पॅरासिटिक कॅपेसिटन्स सी 1 आणि सी 2 आहे जे माहिती संग्रहित करण्यासाठी वापरले जातात चर्चा सुरू करण्यासाठी आपण या Q1 ला चालू असे विचारात घेत आहोत तर हे क्यू 1 ऑन म्हणजे 1 स्टोर केले जाईल आणि क्यू 2 ऑफ म्हणजे इथे 1 स्टोर केला आणि क्यू 1 ऑफ आणि क्यू 2 ऑन हे 0 स्टोर करतात त्यावेळेस तर हे नामकरण आपण वापरणार आहोत आणि त्यावेळेस सी 1 ही डेटा लाईन काही यंत्रणेद्वारे व्हीडीडी ला चार्ज होईल किंवा हे लिहिण्याच्या प्रक्रियेदरम्यान हे सर्व कसे होते ते आपण बघू शकतो तर हे व्हीडीडीला चार्ज होते हे चालू आहे आणि यावेळी कमी मूल्यावर चार्ज केले जाते तर तसे होईल कारण हे चालू आहे म्हणजे हा कमी प्रतिकाराचा मार्ग आहे तर सी 2 मध्ये 0 व्होल्ट असेल तर हे व्हीडीडी आहे आणि कारण ते चालू आहे तर तेथे एक मार्ग उपलब्ध आहे तर जर प्रवेश केला नसेल तर हा एक्स कमी असेल आणि वाय देखील कमी असेल आणि हे उर्वरित सर्किटपासून वेगळे आहे जर हे कॅपॅसिटन्स लीक होत नसेल तर इथे व्हॅल्यू टिकवून राहील तर सी 1 त्याचे मूल्य कायम ठेवेल सी 2 त्याचे मूल्य कायम ठेवेल हे व्हीडीडी येथे आहे आणि हे 0 व्होल्टवर आहे परंतु आपण नोंदवले आहे की सी 1 चार्ज आहे जो व्हीडीडी पर्यंत आकारला जातो तो हळूहळू लीक होईल आणि तो येईल C2 व्हॅल्यू जवळ येऊन माहिती गमावली जाईल तर त्याआधी त्याचे जे काही शुल्क आहे ते लक्षणीय गमावण्यापूर्वी आपल्याला रिफ्रेश करायला हवे आणि आपण रीफ्रेश साठी काऊ करतो आपल्याला कॅपेसिटर रिचार्ज करणे आवश्यक आहे आणि ज्यासाठी आपण येथे या एक्स चा विचार करतो आणि त्याला उच्च करतो आणि हे रिफ्रेश आर इनपुट त्याला आपण उच्च करतो तर त्यातर त्याआधी त्याचे जे काही शुल्क आहे ते लक्षणीय गमावण्यापूर्वी आपल्याला तजेला हवा आहे आणि आपण काय रीफ्रेश करतो आम्हाला कॅपेसिटर रिचार्ज करणे आवश्यक आहे आणि ज्यासाठी आपण येथे या क्षाचा विचार करतो आम्ही उच्च करतो आणि हे रिफ्रेश आर इनपुट आम्ही उच्च बनवितो तर त्या वेळी काय होत आहे तर हे उच्च आहे हे उच्च आहे हे उच्च आहे तर हे चालू आहे हे चालू आहे हे चालू आहे हे चालू आहे हे ट्रान्झिस्टर या व्हीडीडीला मार्ग प्रदान करीत आहेत वेळी काय होत आहे तर हे उच्च आहे हे उच्च आहे हे उच्च आहे तर हे चालू आहे हे चालू आहे हे चालू आहे हे चालू आहे हे ट्रान्झिस्टर या व्हीडीडीला मार्ग प्रदान करीत आहेत तर मग काय होईल तर सी1 ला चार्ज करण्यासाठी या व्हीडीडीला येथून जाण्याचा मार्ग मिळेल कारण क्यू 2 बंद आहे म्हणून येथे हा मार्ग उपलब्ध आहे आणि त्या वेळी काय होईल या मार्गाचे काय तर व्हीडीडी साठी येथे एक मार्ग आहे परंतु हा विशिष्ट मार्गामध्ये हा क्यू 1 चालू आहे म्हणूनच आपण येथून जाण्यासाठी आपल्याला कमी प्रतिकार करण्याचा मार्ग जाणवेल आणि ज्यासाठी हा सी 2 कमी व्होल्टेज वर आहे कारण जेव्हा हे 1 असते तेव्हा त्यास बायपास केले जात आहे आणि हे कमी होण्यापूर्वी आपल्याला हे रीफ्रेश करणे आवश्यक आहे तर सर्व रो आणि विशिष्ट रोमधील सर्व सेल्स ज्यास एक्स जोडलेले आहे ते या विशिष्ट ओळीने ते एकत्रितपणे रिफ्रेश होतात तर ही नियतकालिक होणारी रीफ्रेश करणारी कृती आहे वाचन किंवा लेखन ऑपरेशन होत नसताना देखील इथे रिफ्रेश होतअसते आता या सेलमध्ये लेखन व वाचन ऑपरेशन कसे होते ते पाहू रीफ्रेश आपल्याला समजले आहे तर आपण जे पाहतो तर हा कंट्रोल ब्लॉक आहे हा नियंत्रण ब्लॉक आपण मागील वर्गात चर्चा केलेलय एनमॉस आधारित एसरॅम सारखाच आहे हा विशिष्ट ब्लॉक सारखा आहे हा ब्लॉक वेगळा आहे नियंत्रण तर्कशास्त्र भाग एसरॅम प्रमाणेच आहे ज्याबद्दल आपण तपशीलवार चर्चा केली नाही परंतु आपण हा विशिष्ट ब्लॉक तेथे देखील लागू करू शकतो आणि तो कसा कार्य करतो हे समजू शकतो तर लेखन कार्याकडे परत आलो तर हा ब्लॉक आणि हा ब्लॉक चित्रात येईल तर अर्थात त्यावेळेस या सेलमध्ये प्रवेश करणे आवश्यक आहे म्हणून एक्स उच्च आहेरो अॅड्रेस निवडा आणि वाय उच्च आहे ज्यासाठी हा ट्रान्झिस्टर चालू आहे आणि हा ट्रान्झिस्टर चालू आहे हा ट्रान्झिस्टर चालू आहे आणि हा ट्रान्झिस्टर चालू आहे तर हा डेटा आणि ही डेटा बार लाइन आहे तर येथून याला मार्ग मिळतो कारण हे ट्रान्झिस्टर चालू आहेत जसे हे येथे येते त्याचप्रकारे या अॅड्रेसला येथे एक मार्ग मिळतो क्षमस्व येथ पर्यंत येईल या जागेपर्यंत हे स्पष्ट आहे का तर राइट ऑपरेशनमध्ये म्हणून हे विशिष्ट उच्च आहे तर हे चालू आहे तर हे चालू आहे तर जर डी इन कमी असेल आणि जर हे कमी असेल तर हे ट्रान्झिस्टर बंद असेल तर मी एक क्रॉस मार्क केले केले म्हणजे हे ऑफ आहे तर डी इन बार उच्च होईल तर हे चालू असेल तर त्या वेळी काय होते हे बंद असल्यामुळे हे ट्रान्झिस्टर लोड म्हणून वापरले जाते तर हे उच्च असेल आणि हे चालू आहे म्हणजेच हा मार्ग उपलब्ध आहे तो देखील चालू आहे तर हा क्यू 1 चालू आहे तर हे कमी होईल तर या वेळी आपण या डेटा लाईनद्वारे बाहेरून सक्ती करीत आहात येथे एक उच्च आणि तेथे कमी आहे तर यामुळे काय होईल तर ही उच्च व ही कमी आहे सी 1 कमी होईल कारण हे कमी आहे आणि हे जास्त आहे तर ते C2 वर उच्च आकारल्या जाईल हे स्पष्ट आहे का डेटा लाइनद्वारे बाहेरून सक्ती केली जात आहे तर हेच होत आहे आणि सी 1 वर जे काही शुल्क आहे आता सी 2 उच्च झाला आहे म्हणून आता क्यू 2 आता चालू आहे बरोबर त्यामुळे याद्वारे डिस्चार्ज होईल हे स्पष्ट आहे का तर अशा प्रकारे पूर्वी आपल्याकडे क्यू 1 चालू असे विचारात घेतले ज्यासह आपण चर्चा सुरू केली होती आता हा क्यू 1 बंद होईल आणि क्यू 2 चालू होईल तर आधी आपण क्यू 1 ऑन मानला म्हणजे 1 स्टोर असेल आता क्यू 1 बंद होईल म्हणजे आता त्यात 0 स्टोर आहे तर डी इन जो कमी होता तो डेटा संचारित केला होता तो आता मेमरी सेलमध्ये समाविष्ट झाला आहे हे ठीक आहे का तर हा मार्ग आहे तर समान गोष्ट आहे आणि जर डी इन जास्त असल्यामुळे हे मुळातच सममितीय आहे तर असेच समान बाजू दुसर्या बाजूने घडेल तर ही बाजू उच्च असेल आणि ही बाजू कमी आणि संबंधित ट्रान्झिस्टर चालू किंवा बंद असेल आणि आपल्याला माहिती आहे की त्यानुसार इथे डेटा लेखन होईल हे समजले न आता वाचन ऑपरेशन कसे होते तर वाचन ऑपरेशन दरम्यान हे इनपुट कमी होईल हे कमी आहे तर हे बंद आहे जर हे बंद असेल तर या दिशेने मार्ग मिळणार नाही आणि हे डी इनपुट देखील विचारात नसेल तर त्या वेळी याचा प्रवेश होईल त्यात प्रवेश आहे तर हे चालू आहे हे वाय उच्च आहे आणि हे एक्स सुद्धा उच्च आहे तर हे चालू आहे आणि हे देखील चालू आहे या दोन्ही देखील चालू आहेत म्हणून हा सेल संबोधित केला जाईल आता जर सी 2 कमी असेल तर सी 2 कमी आहे तर सी 2 कमी आहे याचा अर्थ सी 1 उच्च आहे तर Q1 चालू आहे तर त्यावेळी काय होईल तर हा व्हीजी क्यू 3 तर हा तुमचा क्यू 3 आहे तर हे आपले 13 आहे हे वाचन ऍम्प्लिफायर आहे आणि हे 14 आहे हे दुसरे वाचन ऍम्प्लिफायर आहे तर या वेळी काय घडले आहे जर हे कमी असेल तर ते कमी आहे तर ही कमी याद्वारे येईल आणि हे येथे खाली आहे हे येथे कमी आहे तर हे इन्व्हर्टर कॉन्फिगरेशन एम्पलीफायर आहे तर हे डी डाउट जास्त असेल तर हे यावेळी उच्च आहे तर सी 2 कमी म्हणजेच क्यू 1 ओन डीआऊट तुम्हाला उच्च दिसेल आणि त्यावेळी या लाईन चे काय होईल तर सी 1 उच्च आहे आणि क्यू 2 बंद आहे तर हे उच्च येथे येईल तर हा उच्च या डेटा लाईनवरुन येथे या टप्प्यावर येते तर हे उच्च आहे तर हे ट्रान्झिस्टर Q4 चालू होईल त्यामुळे हे आउटपुट कमी आहे तर अशा प्रकारे डेटा सेलमधून वाचला जातो ठीक आहे आता इतर दोन डीरॅम सेल कॉन्फिगरेशनकडे पहात आहोतजिथे मेमरी सेल कॉन्फिगरेशन साठी कमी घटक लागतात तर हे एक 3 ट्रान्झिस्टर कॉन्फिगरेशन आहे तर येथे आपण काय पाहू शकता की माहिती संग्रहित करण्यासाठी गेटच्या दरम्यान असलेले पॅरासिटिक कॅपॅसिटन्स ग्राउंड केले जाते जेव्हा सी पूर्ण चार्ज केला जाईल तेव्हा हा व्होल्टेज उच्च असेल तर हा क्यू 2 चालू होईल आणि नंतर या ग्राउंडला येथून मार्ग मिळेल त्यामुळे डी आऊट कमी होईल आणि जर ते कमी असेल तर हे बंद होईल आणि हे डी आऊट बार उच्च होईल तर याच्या विरोधी इथे उपलब्ध आहेत जर हि जास्त असेल तर ही कमी आहे ही कमी आहे ही उच्च आहे म्हणूनच हा डाउट बार ज्याचा येथे लेखनासाठी उल्लेख केला आहे तर मग हे डब्ल्यू चालू होईल तर त्यावेळी हा डीइन जर कमी असेल तर तो कमी असेल आणि जर तो जास्त असेल तर कॅपेसिटर चार्ज होऊन उच्च मूल्यावर जाईल तर हे अश्या प्रकारे कार्य करते आणि एका ट्रान्झिस्टरसाठी हा मेमरी सेल आहे तर हे एक कॅपेसिटर आहे ज्या पॅरासिटिक कॅपेसिटरविषयी आपण बोलत होतो हा एक बाह्य कॅपेसिटर आहे जो माहिती संग्रहित करतो ही माहिती 1 बिटची असते आणि ही वाय अॅड्रेस लाइन आहे आणि ही एक्स अॅड्रेस लाइन आहे तर ही कॉलम लाइन जी आपल्याला दिसते ती डेटा लाइन देखील आहे ज्यामुळे आपल्याला पॅकिंगची घनता वाढते हे आपल्याला माहित होते परंतु तेथे एक मुद्धा आहे जो आपण बघूच तर जेव्हा एक्स उच्च असेल आणि वाय उच्च असेल म्हणजे दोन्हीही उच्च असतील त्यावेळेस रीड ऑपरेशन केल्यावर सी 1 चे जे काही मूल्य असेल ते प्राप्त होईल जर ते कमी असेल तर ते कमी असल्याचे समजले जाईल जर ते उच्च असेल तर ते उच्च असल्यासारखे समजले जाईल अशा आणखी काही मुद्द्यांचा आपण लवकरच चर्चा करू तर मग हे वाचन ऑपरेशन आणि लेखन ऑपरेशन आहे जेव्हा या दोन्ही बाजूने उच्च असेल तेव्हा या बाजूला हे राईट एम्पलीफायर कडून येते हे ट्रान्झिस्टर चालू आहे हे ट्रान्झिस्टर चालू आहे हा C1 राईट एम्पलीफायर मधून येणार्या कमी किंवा उच्च मूल्यानुसार चार्ज होईल तर हा मेमरी सेल उच्च किंवा कमी माहिती संग्रहित करेल आता या व्यवस्थेतील इतर समस्यांविषयी बघूया येथे एक मोठा पॅरासिटिककॅपेसिटन्स आहे जो सी 2 येथे येतो लक्षात घ्या ही कॉलम रेखा आहे म्हणून अशा बर्याच रेषा समांतर असू शकतातत्यामुळे अशा अनेक पेशी संबोधित केल्या जातील या विशिष्ट ओळी द्वारे असे बरेच कॅपॅसिटन्स समांतर असतील यामुळे त्याचे प्रभावी कॅपेसिटन्स मूल्य वाढेल जे या कॅपेसिटन्स मूल्यापेक्षा 10 पट जास्त आहे म्हणून जेव्हा आपण हे वाचता तेव्हा शुल्क सामायिकरणांमुळे शुल्क भागितले जाते आणि हे शुल्क येथे येते तर हे एक विध्वंसक वाचन होते तर येथे ही शुल्क माहिती गमावली जाते तर प्रत्येक वाचनानंतर आपल्याला पुनर्संचयित करणे आवश्यक आहे जे काही मूल्य पूर्वी या सी 1 मध्ये होते ते पुनर्संचयित करावे तर ही एक अतिरिक्त गोष्ट आहे जरी घनता कमी आहे आणि कमीतकमी घटक वापरले जातात तर हे एक ट्रांझिस्टर कॉन्फिगरेशन आहे आणि यासह इतर समस्या ही आहे की वाचण्यासाठी आपण या विशिष्ट कॉलम डेटा लाइनला उच्च मूल्यावर प्री चार्ज करणे पसंत केले आहे म्हणजेच हे कॅपेसिटन्स वगैरे आधीपासूनच प्री चार्ज आहे आता त्यानंतर जेव्हा जेव्हा हा एक्स उच्च होतो तेव्हाया विशिष्ट सेलमध्ये प्रवेश केला जात आहे नंतर सी 1 च्या मूल्यानुसार जे कमी किंवा उच्च असते तेव्हा वाचन करताना या विशिष्ट मूल्यात थोडीशी वाढ किंवा कपात होईल प्रत्यक्षात तो फरक जाणवतो तर हा विशिष्ट गोष्ट वाचण्याचा दुसरा मार्ग आहे तर या प्रकरणात आपण ज्या गोष्टींवर विचार करतो ते देखील हेच आहे परंतु हे अधिकतम घनता प्रदान करते तर आता आपण मेमरी विस्तार या प्रकरणा कडे जाऊया आणि जेव्हा आपण मेमरी विस्ताराबद्दल बोलू तेव्हा दोन शक्यता असतात एक म्हणजे अॅड्रेस श्रेणी विस्तार तर याचा अर्थ काय तरहे एक उदाहरण आहे तर ही रो ची संख्या आहे आणि अॅड्रेसची संख्या आहे म्हणजे स्थानांची संख्या आहे जी इथे 1024 आहे आणि प्रत्येक अॅड्रेसमध्ये बायनरी माहितीचे 4 बिट्स संग्रहित आहेत म्हणून 4 बिट शब्द आहे म्हणून जेव्हा आपण अॅड्रेसच्या श्रेणी विस्ताराबद्दल बोलू तर हे 4 आहे परंतु आता आपल्याला डिझाइनरसाठी 4096 म्हणजे 4 के मेमरी स्थान उपलब्ध आहेत तर मग आपण ते कसे करू शकतो जर आपल्याकडे 4 के क्रॉस 4 मेमरी असेल तर ती ठीक आहे आपण थेट वापरू शकतो परंतु आपल्याकडे जर असे 1 के क्रॉस 4 असल्यास आपण अॅड्रेस श्रेणी विस्तृत करण्यासाठी काय करू शकतो जे मूळ 1K अॅड्रेससाठी आहे म्हणजे 1 के मेमरी स्थानांसाठी तर येथे यंत्रणा एक करण्यासाठी आपण पाहू शकता की 1 के म्हणजे 10 अॅड्रेसच्या रेषा असतील 2 चा घातांक 10 म्हणजे 1024 आहे तर 4 के म्हणजे 12 अॅड्रेस लाईन्स असतील तर आपण अशा 1 के चे 4 युनिट्स घेता तर हे 1 युनिट 2 3 4 युनिट आहे आणि हे ए 0 ते ए 9 असे 10 बिट्स ते या चारपैकी प्रत्येकासाठी अॅड्रेस बिट इनपुट आहे जेणेकरून ते या सर्वांशी कनेक्ट करता येतात आणि उच्च 2 बिट ए 11 आणि ए 10 हे 2 ते 4 डीकोडरद्वारे पास होऊन अशा 4 ओळी व्युत्पन्न करतात म्हणजे 00 01 10 आणि 11 आणि त्यानंतर चिप सीलेक्ट हि लाईन त्यापैकी प्रत्येकाशी जोडण्यात येते तर याचा अर्थ काय आहे तर येथे ए 11 आणि ए 10 वर 00 ठेवल्यास हा विशिष्ट ब्लॉक निवडला जाईल इतर कोणताही नाही तर हे 00 असल्यास आणि A0 ते A9 हा सर्व अॅड्रेस 0 असेल म्हणजे मुळात आपण हेक्समधील 000 या ठिकाणी प्रवेश करत आहोत तर त्या जेव्हा सर्व 0 आहेत तेव्हा या विशिष्ट ठिकाणी प्रवेश केला जातो आता तुम्ही तिथून वाचू शकता किंवा लिहू शकता तुम्ही काय करत इच्छित आहे यावर ते अवलंबून आहे आणि आता जर आपण हे ए 9 ए 0 बदलून 000000 000 1 केले तर हे जे 0 होते 1 होईल तर काय होईल तर आपण 001 स्थानावरून वाचत आहे जे हेक्समध्ये आहे तर तुम्ही या स्थानावरून वाचत किंवा लिहीत आहात तर हे दोन शिल्लक राहिलेले ए 11 आणि ए 10 00 वर स्थिर आहेत तर आपण बाकीच्या A0 ते A9 बिटसह जे काही कराल ते येथे या विशिष्ट ब्लॉकमध्ये घडत आहे आणि आपण किती पुढे जाऊ शकता तर इथे जर A0 ते A9 सर्व 1 होत असतील तर हे हेक्स मध्ये 3FF असते हे तुम्ही 3FF हे या 4 च्या गटामध्ये वाचू शकतो तर हे अॅड्रेस येथे उपलब्ध असतील तर हे A11 ते A10 जर हे 01 असेल तर असेल तर याचा विचार केला जाईल या डीकोडर आउटपुटचा विचार केला जाईल आणि या चिपची निवड केली जाईल बाकीचे निवडले जाणार नाहीत ठीक आहे जेव्हा हे 01 असेल आणि उर्वरित ए 9 ते ए 0 हे 0 असेल तेव्हा मुळात आपण या विशिष्ट मेमरी ब्लॉकचा पहिला अॅड्रेस शोधत आहोत तर या विस्तारित अॅड्रेसच्या श्रेणीनुसार ते हेक्स मध्ये 400 आहे आणि शेवटचा अॅड्रेस 7FF असेल त्याचप्रमाणे हा एक 800 असेल तर शेवटचा अॅड्रेस बीएफएफ असेल आणि हा C00 असेल आणि हा एफएफएफ असेल हे स्पष्ट आहे का तर अशाप्रकारे आम्ही अॅड्रेसची श्रेणी वाढवू शकतो आता डेटा श्रेणी विस्तारावर बघू तर अॅड्रेस बिट्सची संख्या तशीच असतेआणि आपल्याला डेटा बिट वाढवायचे आहेत तर इथे एक उदाहरण आहे तर हा आयसी 74201 आहे हा 256 क्रॉस 1 मेमरी ब्लॉक आयसी आहे तर याचा अर्थ असा आहे की प्रत्येक 256 अॅड्रेसच्या ठिकाणी फक्त 1 बिट माहिती संग्रहित केली जाऊ शकते आणि ज्यावर माहिती आहे आणि आपल्याला 256 क्रॉस 4 पाहिजे आहे तर आपण काय करू आपण त्यापैकी 4 समांतर ठेवू आणि जसे आपण आधी पाहिले आहे आणि सगळ्या अॅड्रेस लाइन सारख्याच फीड करू म्हणून आता जेव्हा जेव्हा एखाद्या विशिष्ट अॅड्रेसची विनंती कराल तेव्हा टी विनंती प्रत्येकास केली जाईल त्प्रत्येक ब्लॉक मधले प्रथम स्थान निवडले जाईल आणि नंतर आपण आपल्या नियंत्रणावरील इनपुटवर अवलंबून त्या प्रत्येकाकडून लिहू किंवा वाचू शकता येथे प्रत्येकाकडून आपल्याला 1 बिट माहिती मिळेल आणि एकत्रितपणे आपल्याला 4 बीट माहिती मिळेल आणि आता आपण जर पत्ता आणि डेटा दोन्हीच्या श्रेणी विस्तारासाठी इच्छित असाल तर आपण आत्ता जे काही शिकलो आहोत ते एकत्र करूया तर इथे असे एक उदाहरण आहे 256 क्रॉस 1 म्हणजे याचा अर्थ असा की 74201 ही 256 क्रॉस 1 मेमरी सेल आहे आणि याचा उपयोग करून आपल्याला 1024 क्रॉस 8 ची मेमरी पाहिजे आहे मग आपण काय करावे आपल्याला अॅड्रेस रेंज देखील वाढविणे आवश्यक आहे आणि डेटा श्रेणी वाढविणे आवश्यक आहे तर अॅड्रेस श्रेणीचा ज्याचा 256 पासून होईल म्हणजे 8 बिट अॅड्रेस आणि 1024 म्हणजे 10 बिट अॅड्रेस असेल तर यासाठी अतिरिक्त 2 बिट्स आपल्याकडे असेल तर हे 2 ते 4 डीकोडर आहे आपण यापूर्वी पहिल्या प्रमाणे या मधून 4 अॅड्रेस पत्ते व्युत्पन्न केले जातील आणि प्रत्येक ठिकाणी 74201 मधून 1 बिट बाइनरी माहिती प्रदान केली गेली आहे आणि असे आपल्याला 8 पाहिजे आहेत म्हणजे डी 0 ते डी 7 आहेत तर आपण कॉन्फिगर केल्याप्रमाणे या 4 लाईन्स चा उपयोग करून डेटा अॅड्रेस रेंजचा विस्तार करण्यात येतो आणि या 8 कॉलम मुळे डेटा रेंज वाढविता येते तर 4 गुणिले 8 अशा 32 74201 आयसी चे मेमरी ब्लॉक्स वापरण्यासाठी हे आवश्यक असेल ठीक आहे आणि हा मेमरी ब्लॉक एसरॅम किंवा डीरॅम कोणत्याही प्रकारचा असू शकतो तर अश्याप्रकारे आपण या विशिष्ट वर्गाच्या निष्कर्षावर पोहोचलो आहे तर आपण काय पाहिले मॉस्फेटपासून बनविलेली डायनॅमिक रॅम ही गेट कॅपेसिटन्सवर उपलब्ध असलेल्या चार्ज स्वरूपात माहिती साठवतेपरंतु गळतीमुळे गमावलेल्या चार्जेची भरपाई करण्यासाठी रीफ्रेश करणे आवश्यक आहे आणि मेमरी आयसीसाठी आवश्यक असलेल्या पिनची संख्या मल्टीप्लेस्टेड रो कॉलम अॅड्रेसद्वारे कमी केल्या जाते आणि आपण पहिले की 4 ट्रान्झिस्टर डीरॅम मेमरी सेल 3 ट्रान्झिस्टर डीरॅम मेमरी सेल आणि 1 ट्रान्झिस्टर डीरॅम मेमरी सेल कसे कार्य करते आणि त्यांची विशिष्ट वैशिष्ट्ये सुद्धा आपण बघितली आणि पुढे आपण पहिले आहे की अतिरिक्त युनिट्स डिकोडर आणि एकत्र चिप सिलेक्ट युनिट वापरुन डेटा रेंज आणि अॅड्रेस रेंज कशी वाढविली जाऊ शकते